नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल 4 मधील 42 व्या व्याख्यानात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II मध्ये मुख्यतः प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स I पाहणार आहोत आपल्याकडे या सॉलिड्ससाठी मुख्यत दोन वर्गीकरणे आहेत एक म्हणजे पॉलिहेड्रॉन दुसरे म्हणजे सॉलिड्सचे रिव्होल्यूशन आहे पॉलिहेड्रामध्ये आपल्याकडे टेट्राहेड्रॉन क्यूब किंवा हेक्साहेड्रॉन आणि ऑक्टाहेड्रॉन सारखे विविध प्रकार आहेत तर आपण पाहू शकतो की टेट्राहेड्रॉन या वस्तूला चार समान इक्विलॅटरल त्रिकोणी फेस आहेत तर हा पहिला फेस आहे हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा फेस आहे तर अशाप्रकारे आपल्याकडे हे टेट्राहेड्रॉनचे चार फेस आहेत त्याचप्रमाणे हे क्यूब किंवा हेक्साहेड्रॉन आहे तर याला समान आकाराचे चौकोनी फेस आहेत त्याचप्रमाणे ऑक्टाहेड्रॉनमध्ये आठ इक्विलॅटरल त्रिकोणी फेस आहेत म्हणून आपण प्रत्येक वेळी इक्विलॅटरल त्रिकोण तयार करून त्यास अशाप्रकारे एकत्रित करून एखादी क्लोज वस्तू या प्रकारची वस्तू बनवतो ज्यास आपण ऑक्टाहेड्रॉन म्हणतो आपल्याकडे किती बाजू आहेत यावर आधारित हे भिन्न अंक आहेत आणि आजच्या वर्गात आपण पाहू की अशा प्रकारच्या वस्तू या 3 डायमेन्शनमध्ये ठेवल्या तर त्या आकृत्या कशा काढायच्या जर ते इनक्लाइन असतील तर ते आडव्या प्लेनसोबत उभ्या प्लेनसोबत आडव्या प्लेनच्या अॅपेक्सवर किंवा उभ्या प्लेनच्या अॅपेक्सवर किती डिग्रीचा इनक्लाइन कोन बनवतात यावर आधारित त्या आकृत्या कशा काढायच्या हे पाहू त्याचप्रमाणे आपल्याकडे डोडेकाहेड्रॉन आयकोसाहेड्रॉन आणि विविध प्रकारच्या वस्तू आहेत हा पॉलिहेड्राचा कमांडर गट आहे त्याचप्रमाणे दुसरा गट म्हणजे सॉलिड्स ऑफ रिव्होल्यूशन तर आपण एक कर्व निवडतो आणि हा कर्व या अक्षाभोवती रोटेट करतो म्हणजे आपल्याला या 3 डायमेन्शनल वस्तू मिळतील तर ते काढूया उदाहरणार्थ ही एक लाईन ही दुसरी लाईन आणि ही तिसरी लाईन या लाईन जोडल्यावर आपल्याला जो काही प्लेन मिळतो तो जर आपण या अक्षाभोवती रिव्हॉल्व केला तर आपल्याला कोन मिळेल 3 डायमेन्शनल सॉलिडचे रिव्होल्यूशन मिळेल तर या अक्षाभोवती ही वस्तू रिव्हॉल्व होते जर ती फक्त एक लाईन असेल तर उदाहरणार्थ जर केवळ एक लाईन ही या अक्षाभोवती रिव्हॉल्व होत असेल तर आपल्याला कोनचा एक पेरिफेरल सरफेस मिळेल उदाहरणार्थ येथे ही लाईन आहे जी R 1 आणि R 2 या अंतरावर आहे जर ही लाईन आपण रिव्हॉल्व केली तर ती या मार्गाने पेरिफेरल सरफेस बनवते ज्याला आपण कोनिकल फ्रस्टम म्हणतो जर हे प्लेन असेल तर हे संपूर्ण प्लेन या अक्षाभोवती रिव्हॉल्व होत असेल तर आपल्याला एखाद्या सॉलिड वस्तूचे कोनिकल फ्रस्टम प्राप्त होईल म्हणजेच यामध्ये मटेरियल देखील भरले जाईल त्याचप्रमाणे या अक्षाभोवती रिव्हॉल्व होणारी लाईन आपल्याला सिलेंड्रिकल सरफेस देते या अक्षाभोवती रिव्हॉल्व होणारा आयताकृती प्लेन आपल्याला एक सिलेंडर देते त्याचप्रमाणे जर आपल्याकडे कर्व असल्यास उदाहरणार्थ हा कर्व ते अर्धवर्तुळ असू शकते ते काहीसे इलॉंगेट असलेले अर्धवर्तुळ सुद्धा असू शकते आणि त्याला रिव्हॉल्व केल्यावर आपल्याला इलिप्स या आकाराच्या वस्तू मिळतात आणि सहसा आपण त्यांना स्फेरिकल भूमितीपासून बनविलेले स्फेरॉइड्स असे म्हणतो आणि आपण या उभ्या दिशेमध्ये पुश केले असता ते या आडव्या दिशेमध्ये इलॉंगेट होते त्यास आपण ऑब्लेट स्फेरॉइड्स असे म्हणतो आणि आपण या आडव्या दिशेमध्ये पुश केले असता ते या उभ्या दिशेमध्ये इलॉंगेट होते म्हणजे त्याचा उभ्या दिशेमध्ये विस्तार होतो त्यास आपण प्रोलेट स्फेरॉइड्स असे म्हणतो आणि कर्व प्लेनचा कोणताही भाग जर आपण रिव्हॉल्व केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतील आणि सॉलिड्सच्या प्रोजेक्शनमध्ये आपण प्रामुख्याने कोन फ्रस्टम्स सिलेंडरबद्दल शिकू की ते वेगवेगळ्या प्लेनवर कसे दिसतात त्याचप्रमाणे या वस्तूंचा एक वेगळा प्रकार आहे ज्याला प्रिझम असे म्हणतात दोन समान समांतर सामान्य पॉलिगॉन पासून बनविलेले पॉलीहेड्रॉन म्हणजे प्रिझम ज्याचे आजूबाजूचे फेस हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे फेस एकतर आयताकृती किंवा पॅरालेलोग्रॅम असू शकतात तर अशा प्रकारच्या वस्तूला आपण प्रिझम असे म्हणतो यामध्ये हे पाहू हा एक स्क्वेअर किंवा आयत आहे मागच्या बाजूला आणखी एक आयत आहे आणि तळाशी आणखी दुसरा एक आयत आहे तर अशा प्रकारच्या वस्तूंनी पूर्ण व्हॉल्युम बनलेले आहे ज्याला आपण त्रिकोणी प्रिझम असे म्हणतो स्क्वेअर प्रिझम मिळविण्यासाठी आपल्याला या आयतांना अशा प्रकारे जोडणे आवश्यक आहे की ते एक स्क्वेअर बनेल त्याचप्रमाणे आपण पेंटागॉन आकारामध्ये या बाजू आयताकृतीने जोडाव्यात जेणेकरून आपल्याला पेंटागोनल प्रिझम मिळेल तर त्यामध्ये मटेरिअल भरावे लागेल तरच आपण त्यास सॉलिड असे म्हणू शकतो त्याचप्रमाणे हे आयत हेक्झागोनल आणि कदाचित ऑक्टागोनल आकारामध्ये जोडलेले असतील जर ते वर्तुळ असेल तर आपल्याला सिलेंडर मिळते प्रिझम्सनंतर आणखी एक वस्तू आहे ज्याला आपण पिरॅमिड असे म्हणतो पिरॅमिड हा एक पॉलिहेड्रॉन आहे जो प्लेन सरफेस पासून बनतो कारण तो बेस आहे आणि त्याच्या बाजूचे फेस म्हणजे अनेक त्रिकोण आहेत जे या अॅपेक्स किंवा शिरोबिंदूमध्ये एकत्र येतात उदाहरणार्थ आपण हा त्रिकोणी पिरॅमिड घेऊ यामध्ये हे त्रिकोणी बाजूचे फेस आहेत जे या एका बिंदूमध्ये भेटत आहेत आणि हा अॅपेक्स किंवा व्हर्टेक्स आहे त्याचप्रमाणे आता आपण स्क्वेअर पिरॅमिड पाहूया यास त्रिकोणी फेस आहेत आणि ते सर्व या बिंदूवर भेटत आहेत आणि बेस ही एक निश्चित वस्तू आहे आणि या प्रकरणात बेस हा एक स्क्वेअर आहे म्हणून याला स्क्वेअर पिरॅमिड असे म्हणतात त्याचप्रमाणे आयताकृती पिरॅमिड आहे पेंटागॉनचा बेस असलेला पेंटागॉनल पिरॅमिड आहे तसेच हेक्झागोनल आणि ऑक्टागोनल पिरॅमिड सुद्धा असतात जर आपल्याकडे पिरॅमिड असेल तर पिरॅमिडचा एक स्लाइस घेऊ तर हा राईट अँगल प्रकारचा किंवा उभ्या लाइन सोबत 90 डिग्री बनवणारा असेल तो अर्धा कदाचित थोडा तिरकस असेल जर आपण या पातळीवर एक प्लेन घेऊन त्याचा स्लाइस घेत आहोत तर ते एक फ्रस्टम बनवते तर हा जो उरलेला भाग आहे त्याला आपण फ्रस्टम असे म्हणतो आणि अॅपेक्स भाग हा काढून टाकावा जे आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर आपल्याकडे कोन असेल तर तो वर्तुळाकार कोन असू शकतो किंवा कदाचित ते तिरकस एड्जमध्ये असू शकते जर आपण या स्तरावर एक स्लाइस बनवत आहोत तर हा संपूर्ण अॅपेक्स भाग काढून टाकावा आणि हा जो उरलेला भाग आहे त्याला आपण कोनचा फ्रस्टम असे म्हणू तर ट्रांकेटेड पिरॅमिड्सचा आकार अशा प्रकारचा असतो यामध्ये वरचा भाग हा काढून टाकलेला असतो यामध्ये ज्या लाईन दिसत नाहीयेत किंवा कदाचित लाईन या मागच्या बाजूला असतील तर या लाईन आपण सहसा डॅश केलेल्या लाईनने दाखवतो जेव्हा आपण या व्ह्यूपासून पहातो तेव्हा मागील बाजूच्या लाईन आपण पाहू शकत नाही कारण ही एक सॉलिड वस्तू आहे ही ट्रान्स्परंट वस्तू नाहीये तर अशावेळी आपण हे डॅश लाईनने दाखवतो म्हणून जेव्हा आपण हे सॉलिड काढत असतो तेव्हा आपल्याला पुढील काही सूचना पाळाव्या लागतात विशेषत वस्तूचे ऑर्थोग्राफिक व्ह्यूज काढताना काही हिडन गोष्टी या अदृश्य म्हणून दाखवणे आवश्यक असते यावरून आपण असे समजतो की ती 2 डायमेन्शनल वस्तू नाहीये तर ती 3 डायमेन्शनल वस्तू आहे आणि हे ऑर्थोग्राफिक व्ह्यूजवर डॅश केलेल्या लाईनने दाखवले जाते उदाहरणार्थ आपल्याकडे स्क्वेअर आहे या सरफेसची मागील बाजू दाखविण्यासाठी आपण हे डॅश लाईनने दाखवतो समजा आपण या दिशेने पाहत आहोत मग हा क्यूब असा दिसेल आपण या दिशेने पाहत आहोत तर ही लाईन कदाचित येथे असेल आणि ही लाईन कदाचित येथे असेल आणि ही लाईन कदाचित मागच्या बाजूला जाईल तर अशाप्रकारे आपण हे ऑर्थोग्राफिक व्ह्यूजचे प्रोजेक्शन्स दाखवतो उदाहरणार्थ आपण आता फ्रस्टम पाहू म्हणजे याचा काही भाग आपण काढून टाकलेला आहे फ्रस्टमच्या व्याख्येनुसार ते कोन किंवा पिरॅमिड प्रकारच्या आकाराचे असू शकते किंवा पेंटागॉनसारखे असेल आणि आपण त्याचा एक भाग काढलेला आहे आणि आपण त्याचा जो भाग काढला आहे तो म्हणजे अॅपेक्स बाजूचा भाग होय म्हणजेच या प्रकरणात या पेंटागॉनच्या आकारापेक्षा या पेंटागॉनचा आकार खूपच लहान आहे याचा अर्थ असा की या लाईन दूरवर एका बिंदूमध्ये छेदतात म्हणजे अॅपेक्स बनवतात आणि तो भाग आपण काढून टाकलेला आहे आणि उरलेला भाग हा आहे आणि आपण फ्रस्टम या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणून नैसर्गिकरित्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगनुसार आपल्याला हे अक्षराद्वारे दाखवले पाहिजे स्टॅंडर्ड कन्व्हेन्शननुसार 3 डायमेन्शनल प्रकारच्या वस्तूंसाठी आपण ते मोठ्या अक्षराद्वारे दाखवितो आणि प्रोजेक्शन्स हे छोट्या अक्षराद्वारे दाखवितो तर आपण याला भाग A B C D E असे म्हणूया या एडजेसमधून या लाईन जात आहेत त्याचप्रमाणे बेसला आपण A1 B1 C1 D1 आणि E1 असे म्हणू ही पूर्णपणे सॉलिड वस्तू आहे आणि यामागील बाजूला या लाईन आहेत ज्या सहसा दिसत नाहीत म्हणून आपण ते डॅश लाईनने दाखवित आहोत या लाईन आपल्या समोर आहेत त्यामुळे या लाईन नेहमीच दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एडजेस या नेहमीच दिसतात आपण जर मागील बाजूला असलेली एखादी वस्तू निवडत असल्यास आपण कदाचित त्यास समजून घेऊ शकत नाही परंतु समोरच्या बाजूस असलेल्या एडजेस मात्र नेहमीच दिसतात तर हे आपण सलग आणि गडद लाईनने दाखविण्यामागील एक कारण आहे आणि जे दिसत नाही ते डॅश केलेल्या लाईनने दाखवितो तर आता एक एक करून या अटी काळजीपूर्वक पाहूया A B C D E टॉप फेस हा सर्वात वर आहे जो आपण पाहू शकतो तर टॉप व्ह्यूमध्ये आपण ते सलग लाईनने दाखवतो आता आपण एडजेस पाहूया एड्ज ab bc cd de आणि ea या लाईन आहेत हेच कारण आहे की म्हणून आपण हे छोट्या अक्षराद्वारे दाखवत आहोत आणि विशेषत या टॉप व्ह्यूमध्ये या पूर्ण लाईन असल्या पाहिजेत उदाहरणार्थ आपण या दिशेने पाहत आहोत हे कदाचित फ्रंट व्ह्यू आणि हे टॉप व्ह्यू असू शकते जेव्हा आपण या टॉप व्ह्यूकडे पाहत आहोत तेव्हा हा आडवा प्लेन आहे आणि हा उभा प्लेन आहे हे X कोऑर्डिनेट आहे आणि हे Y कोऑर्डिनेट आहे तर हा पेंटागॉन कदाचित असा दिसेल कारण आपण वरुन म्हणजे टॉप व्ह्यूवरून पाहत आहोत आणि ही एक सॉलिड वस्तू आहे ती ट्रान्स्परंट गोष्ट नाहीये तर आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये हे A1 B1 C1 D1 E1 समजू शकत नाही आणि या एरिया पेक्षा हा एरिया लहान आहे तर या एरियाला एरिया Zero आणि या एरियाला एरिया 1 असे म्हणू म्हणजे एरिया 0 हे एरिया 1 पेक्षा जास्त आहे या प्रकरणात आपण पाहू शकतो की हा फ्रस्टम येथे आहे जर आपल्याला आकृतीमध्ये हा एरिया पूर्णपणे काढायचा असेल तर या गोष्टी त्या वस्तूच्या आत येतात तर टॉप व्ह्यूमध्ये हा बेस अदृश्य आहे आणि हे ab bc cd ea या एडजेस टॉप व्ह्यूमध्ये पूर्ण लाईन आहेत तर आपण a b c d e या दिसणाऱ्या एडजेस येथे काढू शकतो आणि हे a1 b1 c1 d1 e1 दिसत नाहीत तर ते याच्या आत डॅश लाइनद्वारे दाखवू तर a1 b1 c1 d1 आणि e1 अशाप्रकारे आपण हे काढावे त्याचप्रमाणे दिसणारे बिंदू आणि अदृश्य बिंदूला जोडणारी कोणतीही लाईन ही नेहमी डॅश अदृश्य लाईन असते उदाहरणार्थ हा कोनचा फ्रस्टम आहे तर बिंदू A हा या A1 शी जोडतो जेव्हा आपण टॉप व्ह्यूवरून पाहतो तेव्हा ही लाईन आपल्याला दिसत नाही टॉप व्ह्यूवरून आपण वरचा पेंटागॉन पाहु शकतो पण बेसशी असलेला पेंटागॉन पाहू शकत नाही कारण तो अदृश्य आहे आणि आपण टॉप व्ह्यूपासून पहात आहोत तर ही लाईन त्याच्या आत जात आहे म्हणून ती लाईन आपण पाहू शकत नाही जेव्हा आपण A ते A1 ही जी काही लाईन दाखवतो ती नेहमीच अदृश्य असते म्हणून ते डॅश लाईनने दाखवतो बिंदू A हा दिसत आहे आणि A1 हा अदृश्य बिंदू आहे बाहेरील बाजूस असलेल्या लाईन किंवा एडजेस या आपण सलग लाईनने दाखवतो आणि याव्यतिरिक्त असलेल्या लाईन या आपण डॅश लाईनने दाखवतो आता आपण टॉप व्ह्यूवरून पाहूया तर हा XY प्लेन आहे हा आडवा प्लेन आहे आणि आपण पाहू शकतो की ed ae ab bc cd या स्पष्ट दिसत आहेत आणि आतील एडजेस या अदृश्य आहेत त्याचप्रमाणे जेव्हा आपण a ते a1 पाहतो तेव्हा ही एक लाईन आहे जेव्हा आपण टॉप व्ह्यूवरून पाहतो तेव्हा a ते a1 ही लाईन दिसत नाही त्याचप्रमाणे आपण बिंदू c ते बिंदू c1 जोडूया हे देखील अदृश्य आहे त्याचप्रमाणे d ते d1 अशाप्रकारे आपण या लाईन जोडतो आपण फ्रंट व्ह्यूमध्ये पाहू शकतो की हे बिंदू a अशाप्रकारे वर a' येथे प्रोजेक्ट होतात त्याचप्रमाणे बिंदू c हा वर c येथे प्रोजेक्ट होतो याप्रमाणे प्रत्येक बिंदू e हा e येथे बिंदू d हा d येथे आणि बिंदू b हा b येथे अशाप्रकारे प्रोजेक्ट केले जातात आपण फ्रंट व्ह्यूकडून पाहिले असता आपल्याला ही तिरकस एड्ज दिसते तर ही तिरकस एड्ज आहे कारण आपण फ्रंट व्ह्यूवरून पहात आहोत आणि आपल्याला e ते e1 लाईन ही दिसत नाही म्हणून ही e ते e1 लाईन आपण डॅश लाईनने जोडतो त्याचप्रमाणे फ्रंट व्ह्यूकडून पाहिले असता बिंदू d ते d1 ही लाईन देखील अदृश्य असेल म्हणून ते डॅश लाईनने जोडू आता b ते b1 हे फ्रंट व्ह्यूच्या समोरच असल्याने ती स्पष्ट दिसत आहे म्हणून आपण त्यास सलग लाईनने जोडतो आता साइड व्ह्यू पाहूया तर त्यासाठी या दिशेने पाहू जेव्हा आपण या बाजूने पाहत असतो तेव्हा b ते b a ते a या लाईन नेहमी दिसतात आणि कदाचित e ते e सुद्धा स्पष्ट दिसेल तर मग ते पाहू तर हे a ते a1 आपल्याला दिसेल जेव्हा आपण साइड व्ह्यूवरून पाहतो तेव्हा हा b ते b1 दिसत आहे त्याचप्रमाणे e ते e1 देखील दिसत आहे हा पेंटागॉन असल्याकारणाने नैसर्गिकरित्या या लाईनच्या दृष्टीने येथे असिमिट्री आहे म्हणून ही ae लाईन इलॉंगेट झालेली असू शकते आणि ही ab लाईन लहान असू शकते कारण आपण या प्रोफाईल प्लेनवर डाव्या साइड व्ह्यूवरून पाहत आहोत तर आता आपण एक प्रश्न पाहू की सिलेंडर किंवा कोन हा आडव्या प्लेनवर ठेवल्यावर ते कसे दिसते सॉलिडचे प्रोजेक्शन्स काय आहेत तर आपण हा सिलेंडर पाहूया ही एक सॉलिड वस्तू आहे आणि हा त्याचा अक्ष आहे आता हे सिलेंडर आडव्या प्लेनवर ठेवलेले आहे तर यासाठी आपण पुन्हा ही 3 D आकृती बनवू हा उभा प्लेन आहे आणि हा आडवा प्लेन आहे आणि हा सिलेंडर आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे म्हणजे हा सिलेंडर अशाप्रकारे आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे आणि याचा काही भाग हा अदृश्य आहे म्हणून हा भाग डॅश लाईनने दाखवू आता आपण या साईडने पाहिले असता हे बिंदू येथे अशाप्रकारे प्रोजेक्ट केल्यावर आयत हा प्रकार तयार होईल आणि हे प्रोजेक्ट केल्यावर आपल्याला वर्तुळ दिसेल आणि जेव्हा आपण हे रोटेट करतो तेव्हा येथे आपल्याला हे वर्तुळ मिळते तर हे सर्व आपण या प्रोजेक्शन प्लेनवर पाहू शकतो सिलेंडरला अनेक एडजेस असतात म्हणून आपण या दिशेने पाहिले असता दिलेल्या त्रिज्येची जी शेवटची एड्ज दिसते ती येथे काढू आणि बेस हा आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे तर हे एक कारण आहे म्हणून हा बेस XY अक्षावर आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपण सिलेंडर्स या सिमिट्रिक प्रकारच्या वस्तू काढत असतो तेव्हा आपण सिलेंडरचा अक्ष हा नेहमी डॅश लाइन या प्रकारच्या लाईन द्वारे दाखवतो त्याचप्रमाणे प्रथम वर्तुळाचा अक्ष हा डॅश डॉट या प्रकारच्या लाइनद्वारे दाखवू आता जर एखादा कोन हा आडव्या प्लेनवर ठेवलेला असेल तर तो कसा दिसतो तर हा आडवा प्लेन आहे आणि हा उभा प्लेन आहे तर ही एड्ज येथे प्रोजेक्ट करू म्हणजे आपण येथे त्रिकोण तयार झाला असल्याचे पाहू शकतो जेव्हा आपण आडव्या प्लेनवर प्रोजेक्ट करतो तेव्हा आपण एक वर्तुळ पाहतो आणि आता आपण त्यास या आडव्या प्लेनकडे रोटेट करीत आहोत मग तेव्हा आपण एक वर्तुळ पाहू शकतो आता आपण अजून एक उदाहरण पाहू तर वेगवेगळ्या दिशेमध्ये आडव्या प्लेनवर एक प्रिझम ठेवला आहे तर प्रिझम हा नेहमीच आडव्या प्लेनवर ठेवला जातो आणि जर यापैकी एक एड्ज ही इनक्लाइन कोन बनवित असल्यास ते कसे दिसते उदाहरणार्थ एक एड्ज ही बेसवर ठेवलेली आहे तर प्रिझम हे या आडव्या प्लेनमध्ये ठेवलेले आहे तर हा आडवा प्लेन आहे आणि हा उभा प्लेन आहे जेव्हा आपण प्रोजेक्ट करतो तेव्हा आपण येथे ही आकृती पाहू शकतो प्रथम आपण यापैकी एक एड्ज अशा प्रकारे रोटेट करत आहोत जी आडव्या प्लेनला समांतर असेल तर जेव्हा आपण टॉप व्ह्यूवरून पाहतो तेव्हा आडव्या प्लेनवरील प्रोजेक्शन हे नेहमी एक त्रिकोण असेल आणि जेव्हा आपण या उभ्या प्लेनवर प्रोजेक्ट करतो तेव्हा आयत हा आकार आपण यापैकी एक फेस म्हणून पाहू शकतो ज्याच्या एडजेस आपण पाहू शकतो कारण या एड्जमधून जी लाईन गेली आहे ती आपल्याला येथे एक लाईन म्हणून दिसेल तर आता एक इनक्लाइन कोन बनविणारा आणि उभ्या प्लेनला समांतर नसलेला हा आयताकृती फेस रोटेट करू तर हे या प्रकारे किंचित रोटेट होते आणि उर्वरित एड्ज देखील रोटेट होतात आता जेव्हा आपण या दिशेला पाहत आहोत तेव्हा आपल्याला ही एड्ज दिसेल जी येथे प्रोजेक्ट होते अशाप्रकारे हे संपूर्ण वर प्रोजेक्ट होईल म्हणजे आपल्याला या लाईन मिळतील आणि आपण अक्ष हा सहसा डॅश डॉट लाईनने दाखवतो आणि आपण येथे अक्ष दाखवत नाही कारण यापैकी एक फेस हा या एड्जला समांतर आहे आणि हा एड्ज या अक्षासोबत कोइन्साईड होत आहे म्हणून आपण ते सलग लाईनने दाखवत आहोत या प्रकरणात ही एड्ज येथे प्रोजेक्ट होते आणि अक्ष मात्र दिसत नाही म्हणून आपण हा अक्ष डॅश लाईनने दाखवीत आहोत आता या ac ला थोडे रोटेट करू म्हणजे बिंदू a हा या दिशेने सरकेल आणि हा बिंदू c हा येथे येईल अशाप्रकारे जर आपण हा संपूर्ण प्रिझम आडव्या प्लेनवर रोटेट केला तर आपल्याला आडव्या प्लेनवर त्रिकोण दिसेल तर हा बिंदू एड्जच्या बाजूने वर प्रोजेक्ट केल्यावर ही लाईन दिसेल तर जेव्हा आपण या दिशेने पाहत आहोत तेव्हा हा संपूर्ण फेस वर प्रोजेक्ट केल्यावर ही एड्ज आपल्याला दिसेल आणि हे प्रोजेक्ट केल्यावर ही एड्जसुद्धा दिसते तर हा फेस लहान प्रकारच्या आयतामध्ये संकुचित होतो आणि अक्ष हा आपण या डॅश डॉट लाइनद्वारे दाखवतो आपण फ्रंट व्ह्यूमध्ये पाहू शकतो की येथे ac हे मागील बाजूस आहे आणि b ही पुढील बाजू आहे तर आता याला अशाप्रकारे रोटेट करू जेणेकरून ही एड्ज ab समोरील बाजूला येईल आणि c हे मागील बाजूला जाईल म्हणजेच c ला वर प्रोजेक्ट केल्यावर जी लाईन तयार होते ती दिसत नाही तर बिंदू a आणि बिंदू b ला वर XY अक्षावर प्रोजेक्ट करू आणि त्यास अनुक्रमे a1 आणि b1 असे म्हणू आणि याला वर प्रोजेक्ट केल्यावर आपल्याला ती लाईन दिसेल आणि वरचा फेससुद्धा आपल्याला दिसेल परंतु c ही लाईन आपल्याला दिसत नाही म्हणून आपण ती डॅश लाईनने दाखवत आहोत अशा प्रकारे आपण या सॉलिडला प्रोजेक्ट करतो पुढच्या वर्गात आपण अशा प्रकारच्या सॉलिडच्या प्रोजेक्शनची आणखी उदाहरणे पाहू धन्यवाद